नमस्कार गेल्या व्याख्यानात मी सामान्य काळ्या बोल्टच्या रचना पद्धतीवर चर्चा केली आहे आता आज मी हाय स्ट्रेंन्थ फ्रिक्शन बोल्टच्या रचना तत्त्वावर चर्चा करणार आहे हाय स्ट्रेंन्थ फ्रिक्शन बोल्टच्या बाबतीत गणना करण्यासाठी फ्रिक्शन चित्रात येईल बोल्टची डिझाईन स्ट्रे न्थ आता मी आधी सांगितल्याप्रमाणे हाय स्ट्रेंन्थ ची फ्रिक्शन ग्रिप आहे जेव्हा बाह्य फोर्स खूप जास्त असते जॉइंटच्या कमी लांबीमध्ये बोल्ट सामावून घेण्यासाठी जॉइन्टची लांबी आपल्याला बोल्टची संख्या कमी करावी लागेल तर अशा परिस्थितीत सामान्यतः आपन हाय स्ट्रेन्थ फ्रिक्शन ग्रिप बोल्टसह लेसर नंबरच्या फ्रिक्शन ग्रिप बोल्टस कडे जाऊ आपण संयुक्त रचना करू शकतो आता मी रचना तत्त्वज्ञानाकडे येईन आणि प्रथम आपण ते पाहू आपण हाय स्ट्रेन फ्रिक्शन चा शिअर स्ट्रेंन्थ ग्रिप बोल्ट एच जी बोल्ट कशी मोजायची ते पाहू आता कोडल तरतुदीनुसार सूत्र दिले आहे की Vnsf हे Muf गुणिले Kh गुणिले F0 च्या बरोबरीची आहे आता ही Vnsf ही नाममात्र बोल्ट ची शिअर कॅपॅसिटी आहे आणि हा Muf हा घर्षण कोईफिशियंट आहे हे तक्त्यात 20 सारण्यांमध्ये दिले आहे 800 चे 20 आणि क्लॉज 1043 मध्ये त्याचे वर्णन केले आहे Kh ची किमत ही कोड मधे दिली आहे जेव्हा ते आकर्षित होते तेव्हा ते 10 म्हणून घेतले जाते आणि मोठ्या आणि लहान आकारासाठी ते 085 म्हणून घेतले जाते स्लॉटेड छिद्रे आणि लांब स्लॉटेड छिद्रे स्लॉटला लंबपणे लोड केली जातात आणि हे Kh मूल्य स्लॉटला समांतर भरलेल्या लांब स्लॉटेड छिद्रांसाठी 07 म्हणून घेतले जाऊ शकते आणि हे ne मूल्य म्हणजे घर्षण प्रतिरोध प्रदान करणार्या प्रभावी इंटरफेसची संख्या आहे ते आणि F0 F0 हा प्रूफ लोड आहे ज्याची गणना Anb गुणिले f0 लहान f0 म्हणून केली जाऊ शकते लहान f0 मध्ये जेथे Anb हे बोल्टचे निव्वळ क्षेत्र आहे आणि f0 हा प्रूफ स्ट्रेस आहे हा पुरावा आहे लोड आणि हे प्रूफ स्ट्रेस आहे आणि हे f0 07 पट fub मोजले जाऊ शकते fub बोल्ट मधील अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेस त्यामुळे या सूत्रावरून प्रूफ स्ट्रेस f0 मोजला जाऊ शकतो 0 7 पट fub आता रचना शिअर फोर्स Vdsf हे Vnsf नॉमिनल शिअर फोर्स भागिले गॅमा होईल गॅमा mf हा आंशिक सुरक्षा घटक आहे जर पट्टी प्रतिरोध असेल तर हा 11 म्हणून घेतला जाऊ शकतो जर ते सर्व्हिस लोडवर डिझाइन केलेले असेल तर आपण 11 घेऊ आणि आपण पट्टी प्रतिरोध अंतिम भारावर तयार केला असल्यास तो 125 घेऊ शकतो मग आपण 125 चा विचार करतो आणि येथे बेअरिंग प्रकारच्या बोल्टप्रमाणे लांब जॉइंट साठी रिडक्शन घटक देखील विचारात घेतो लांब जॉइंट साठी लांब जॉइंट कमी करण्याच्या घटकाचा विचार केला जातो जेणेकरून बीटा आपण आधी गणना केल्याप्रमाणे lj हे 1075 वजा lj भागिले 200d असेल आणि हे मूल्य 075 पेक्षा कमी आणि 10 पेक्षा जास्त असू नये आणि जॉइंट chi ची ही लांबी जर 15d पेक्षा जास्त असेल तर केवळ आपण ही अभिक्रिया घटक बीटा lj लागू करू अन्यथा आपण विचार करणार नाही आता HSFG बोल्टच्या बाबतीत आपण बेअरिंग फेल्युअरचाही विचार करतो बोल्टच्या बेअरिंग प्रकाराच्या बाबतीत गणना केल्याप्रमाणे आपण गणना करू शकतो Vnpb हे 25 Kb गुणिले d गुणिले t गुणिले fu होत आहे जेथे Vnpb हा नाममात्र बेअरिंग आहे स्ट्रेंथ आणि fu हा अंतिम टेन्साईल तणाव आहे d हा बोल्टचा नाममात्र व्यास आहे आणि t आहे एकाच दिशेने ताण अनुभवणाऱ्या जोडलेल्या प्लेट्सच्या जाडीची बेरीज तर हे तेच आहे ज्याची आपण आधी चर्चा केली आहे आणि आता देखील तेच सूत्र आपण वापरत आहोत त्याचप्रमाणे आपण Kb चे हे मूल्य वापरून बेअरिंगमुळे होणाऱ्या ताकदीची गणना करू शकतो आणि हे Kb मूल्य या e भागिले 3d0 P भागिले 3d0 वजा 25 fub भागिले fu आणि 1 वर आधारित असेल आपल्याला माहित आहे की बोल्टचा प्रकार समान असण्याच्या बाबतीत आपण कोणते मापदंड विचारात घेतले आहेत वस्तू आणि रचना शियर फोर्स आपण Vdsb ची गणना Vnpb बाय गॅमा mb म्हणून करू शकतो जिथे गॅमा mb 125 होईल आता ताणात घातलेला बोल्ट ताणात घातल्यास आपण बोल्ट च्या टेन्साईल स्ट्रेंथ ची गणना करू शकतो Anb मध्ये या 0 9 fub प्रमाणे Tnf म्हणून बोल्टचे आणि ते गॅमा मध्ये fyb Asbपेक्षा कमी असणे आवश्यक आहे m1 बाय गॅमा m0 जेथे येथे परिभाषित केलेल्या पॅरामीटर्सचा सामान्य अर्थ या ठिकाणी परिभाषित केल्याप्रमाणे आहे बोल्टचा प्रकार म्हणजे fub हा बोल्ट Anb चा अंतिम टेन्साइल स्ट्रेस आहे बोल्ट Asb चे निव्वळ टेन्साइल स्ट्रेस क्षेत्र हे येथे बोल्टचे शँक क्षेत्र आहे आणि रचना टेन्साइल फोर्स Tnf बाय गॅमा mb होईल तर अशाच प्रकारे आपण जे येथे काही केले आहे शिअर स्ट्रेन्थ वगळता HSFG बोल्टच्या बाबतीत आपण येथे त्याच गणना प्रक्रियेचे अनुसरण करीत आहोत आणि जर बोल्ट कम्बाईन शिअर आणि स्ट्रेस मधे असतील तर आपल्याला परस्परसंवाद तपासावा लागेल सूत्र म्हणजे Vsf बाय Vsdf संपूर्ण वर्ग अधिक Tf बाय Tsdf संपूर्ण वर्ग 1 पेक्षा कमी असावा जेथे Vsf सर्विस लोड वर शिअर फोर्स लागू केले जाते आणि Vsdf ही डिझाइन शिअर कपासिटी आहे त्याचप्रमाणे Tf हे सर्विस लोड वर बाह्यरित्या लागू केलेले टेन्शन आहे आणि Tsdf ही रचना आहे टेन्शन क्षमता तर हे आहे जे आपल्याकडे आहे तर अशा प्रकारे आपण स्ट्रेंथ ची गणना करू शकतो म्हणजे बोल्टच्या ताकदीचा अर्थ HSFG बोल्ट हा तणावामुळे शिअर आणि एकत्रित परिणामामुळे आहे तर काय नवीन गोष्टी आपण येथे शिकलो आहोत की शिअर क्षमता बेअरिंग आणि तणावामुळे होणाऱ्या घर्षणामुळे बोल्टची शिअर स्ट्रेंथ क्षमता समान असते आता हाय स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रिप बोल्टसाठी मी हाय स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रिप बोल्ट दुसरा फोर्स घेईन येथे ज्याला प्रायिंग फोर्स म्हणतात ही खूप महत्वाची प्रायिंग फोर्स आहे तणावाच्या बाबतीत चित्रात येणारा अतिरिक्त फॉर्स आणि जर डिफॉर्मेशन असेल तर दोन प्लेट्सच्या दरम्यान परवानगी दिली जाते मग प्रायिंग फोर्स विकसित होते मला काही दाखवू द्या आकृती म्हणते की एक प्लेट अशी आहे जी बरोबर जोडलेली आहे समजा मी विभागणी बरोबर करतो तर मी विभाग आणि बोल्टिंग कनेक्शन येथे केले गेले आहे बरोबर तर आपण काय पाहू शकतो येथे की त्याला लागू केलेले बल आहे आणि या दिशेने म्हटले आहे की बोल्ट बल येत आहे बरोबर तर जर हे 2Te चेTe असेल तर हे Te आहे आणि हे Te हे समीकरण खरे आहे जर हे वेगळे केलेले नाही म्हणजे जर डिफॉर्मेशन ला परवानगी असेल आणि तर त्याला परवानगी नसेल तर ही डिफॉर्मेशन मग काय होईल की या भागावर काही फोर्स विकसित होतील काही अतिरिक्त फोर्स विकसित केले जातील या अतिरिक्त फोर्स ला प्रायिंग फोर्स म्हणतात म्हणजे 2Te चा भार लागू झाल्यामुळे बोल्टला Te म्हणून फोर्स मिळत आहे परंतु जर आपण परवानगी दिली तर फ्लॅंजची विकृती नंतर अतिरिक्त प्रायिंग फोर्स अस्तित्वात येईल तर जर या फोर्स ला Q म्हटले तर हे Te अधिक क्यू आहे तर Q हा प्रायिंग फोर्स आहे आपण असे म्हणू शकतो आणि हा प्रायिंग फोर्स येथे विकसित केला जाईल आणि त्या फोर्सचा सामना करण्यासाठी बोल्ट तयार होईल

Q रकमेचा अतिरिक्त फोर्स दर्शवा आणि हे Q मूल्य मोजले गेले आहे आणि 1047 कलमामध्ये नोंदवले गेले आहे कलम 1047 मध्ये तुम्हाला प्रायिंग फोर्सचा तपशील मिळेल जिथे त्याचा उल्लेख आहे की क्यू हा lv भागिले 2le गुणिले Te वजा बीटा गुणिले ईटा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 च्या बरोबरीचा आहे स्क्वेअर राईट तर हा क्यू प्रायिंग क्रियेमुळे अतिरिक्त फोर्स आहे आणि lv हे अंतर आहे बोल्टपासून मध्य रेषेपर्यंत फिलेट वेल्डच्या टोपर्यंत किंवा गुंडाळलेल्या मुळाच्या अर्ध्या त्रिज्येपर्यंत जो विभाग मी आकृतीमध्ये दाखवीन तो हा lv आहे म्हणून याला lv पासूनचे अंतर म्हणतात

फिलेट वेल्डच्या टोसाठी किंवा गुंडाळलेल्या भागाच्या मुळ त्रिज्येच्या अर्ध्या भागासाठी बोल्ट मध्य रेषा हे lv आहे आणि le हे प्रायिंग फोर्स आणि बोल्ट सेंटर लाइन le दरम्यानचे अंतर आहे प्रायिंग फोर्स ते बोल्ट मध्य रेषेची ही मी घेतलेली आकृती बरोबर आहे IS 800 2007 हा आकृती क्रमांक 16 आहे तुम्ही तिथे तपशील शोधू शकता मग आपण गणना करू शकतो या सूत्रावरून जेथे le हे 11 गुणिले टी गुणिले बीटा f0 गुणिले fy आणि हे बीटा मूल्य आहे नॉन प्रिटेन्शन प्रेटेंशन बोल्टसाठी 2 होईल आणि आपण प्री टेन्शनसाठी 1 चा विचार करू शकतो बोल्ट म्हणून बीटा मूल्य प्री टेन्शन किंवा गैर स्पष्टीकरण बोल्टनुसार बदलते आणि एटा म्हणून घेतले जाते 15 f0 आपल्याला आधीच माहित आहे की तो प्रूफ स्ट्रेस आहे आणि टी गणना केली जाऊ शकते तीं मुळात आहे शेवटच्या प्लेटची जाडी आणि किमान टी ही अशी असली पाहिजे जिथे Mp Telv बाय 2 असेल किंवा बरोबर Q असेल तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती प्रायिंग फोर्स Q शोधू शकते त्यामुळे HSFG बोल्टच्या बाबतीत शिअरिंग आणि शिअरिंग प्रायिंग फोर्स व्यतिरिक्त देखील असू शकते चित्रात या हे प्रत्येक प्रकरणावर अवलंबून असते याचा अर्थ प्लेट्स वेगळे आहेत का याचा अर्थ डिफॉर्मेशन होऊ द्या मग प्राईंग कृती होईल आणि त्या अतिरिक्त फोर्स मुळे ज्याला प्रायिंग फोर्स म्हणतात त्याची गणना करावी लागते म्हणून आपण ज्या बोल्टचे मूल्य घेऊ असे गृहीत धरतो ते त्याचे Qचे काही अतिरिक्त मूल्य असेल म्हणजे Te हे बोल्टवरील बाह्य बल असेल तर मग वास्तविक फोर्स टीई अधिक Q असेल जेथे Q एक प्राईंग शक्ती आहे आता आपण HSFG बोल्टच्या एका उदाहरणातून जाऊ आणि शिअरिंग स्ट्रेंथ आणि इतरांची गणना कशी करायची ते आपण पाहू स्ट्रेन म्हणजे HSFG बोल्टसाठी शक्ती धारण करणे इत्यादी तर ते आपल्याला स्पष्ट होईल तर आपण एक उदाहरण पाहू हे एक उदाहरण आहे आणि ISA 110 बाय 110 बाय 10 मिमी म्हणजे भारतीय मानक कोनात 150 किलो न्यूटनचे घटक टेन्साइल फोर्स असते त्याला जोडायचे असते जाड गुसेटप्लेट सह स्लिपला परवानगी नसताना HSFG बोल्ट वापरून जॉइंट ची रचना करा

आणि जेव्हा स्लिपला परवानगी असते तेव्हा स्लिपला परवानगी नसते म्हणजे घर्षण असते आणि स्लिपला परवानगी असते म्हणजे तेथे घर्षण नाही ते बेअरिंग प्रकारासारखे असेल तर येथे आपण पाहू शकतो की आपण HSFG बोल्ट वापरू शकतो चला ग्रेड 88 चा HSFG बोल्ट देऊया आणि 20 मिमी व्यासाचा वापर करूया कारण काहीही सांगितले गेले नाही म्हणून आपण योग्य डेटा गृहीत धरू शकतो तर ग्रेड 88 बोल्ट म्हणजे बोल्ट श्रेणी 88 आहे तर fub मूल्य 800 MPa होईल बरोबर तर fub मूल्य आपण 88 ग्रेड बोल्टसाठी 800 MPa म्हणून शोधू शकतो आणि आता Anb जे आपल्याकडे आहे बोल्टच्या निव्वळ स्ट्रेस क्षेत्राची गणना करण्यासाठी जे 078 पट pi बाय 4 गुणिले डी असेल तर हे 245 चौरस मिलिमीटर होत आहे आणि गुसेट प्लेट नेहमीप्रमाणे असेल जर आपण Fe 410 प्रकारचे स्टील Fe 410 श्रेणीचे स्टील वापरले तर गुसेटचा टेन्साईल स्ट्रेस प्लेट 410 MPa असेल बरोबर तर ही माहिती आपण गृहीत धरली आहे गंभीर स्थितीत पडलेले पहिले प्रकरण तर याचा अर्थ स्लिपला परवानगी नाही स्लिप गंभीर स्थिती म्हणजे स्लिपला परवानगी नाही तर येथे एफ0 हे Anb गुणिले 07 fub होईल जेणेकरून आपण Anb चे मूल्य मोजू शकतो 245 आणि 07 गुणिले fub हे 800 आहे आणि ते किलो न्यूटन करण्यासाठी आपण 10 ला वजा 3 ने गुणतो तर हे 1372 किलो न्यूटन होत आहे आता बोल्टचा स्लिप रेसिस्टन्स आपण शोधू शकतो की vdsb मध्ये आपण Vdsf बरोबर mu f गुणिले ने गुणिले Kh F0 हे गॅमा चुंबकीय क्षेत्राद्वारे बनवू शकतो आता आपल्याला काही डेटा असे गृहित धरणे आवश्यक आहे की जर तो दिला गेला नाही जसे की Mu f दिला गेला नाही तर Mu f घर्षण गुणांक आपण 05 म्हणून गृहीत धरू शकतो आपण असे गृहीत धरू शकतो की आता n ही एक संख्या आहे स्लिपला घर्षण प्रतिकार प्रदान करणारा प्रभावी इंटरफेस ज्याचा आपण विचार करू शकतो घर्षण प्रतिरोध प्रदान करणार्या प्रभावी इंटरफेसच्या संख्येत 1 म्हणून आपण असे गृहीत धरू शकतो की 1 आता अंतिम भारात गॅमा mf 125 आहे आपण गॅमा mf 125 म्हणून विचारात घेऊ शकतो आणि Kh मूल्य आपण 1 एकतर 1 किंवा 07 पाहिले आहे तर येथे आपण क्लिअरन्समध्ये बोल्ट गृहीत धरून 1 चा विचार करीत आहोत क्लिअरन्स के

मूल्यातील भार गृहीत धरून आपण 1 चा विचार करत आहोत तर बोल्टचा स्लिप रेसिस्टन्स आपण स्लिप रेसिस्टन्स बोल्टची गणना करू शकतो ज्याची गणना आपण 05 म्हणून करू शकतो गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1372 गुणिले 125 हे 5488 किलो न्यूटनमध्ये येते म्हणून बोल्टची संख्या आवश्यक आहे जो भार फोर्से ने विभागला जाईल म्हणजे रचना फोर्स जी 5487 च्या बरोबरीने येत आहे 273 किंवा 3 म्हणून जर आपण HSFG वापरला तर या प्रकारच्या समस्येसाठी आपण HSFG बोल्टचे 3 क्रमांक देऊ शकतो 150 किलो न्यूटन भार सहन करण्यासाठी बोल्ट मग आपण 3 संख्या बोल्ट देऊ शकतो आता आपण पुढील स्थितीसाठी जा ही स्लिप क्रिटिकल स्थिती आहे जिथे आता स्लिपची परवानगी नाही जर आपण स्लिपला परवानगी दिली तर स्लिपला परवानगी दिली तर हे बेअरिंग प्रकारचे कनेक्शन होईल त्यामुळे स्लिपला परवानगी दिल्यास हे बेअरिंग प्रकारचे कनेक्शन होईल म्हणजे घर्षण प्रतिकार तेथे नाही म्हणून तेथे आपण Vdsb ला Anb fub बाय रूट 3 गॅमा mb म्हणून शोधू शकतो हे 245 गुणिले fub म्हणजे 800 गुणिले रूट 3 गुणिले सेफ्टी फॅक्टर 125 आहे आणि आपण गुणाकार केला आहे किलो न्यूटनमध्ये करण्यासाठी 10 वजा 3 तर हे 9053 किलो न्यूटन होत आहे आता बेअरिंगमधील सामर्थ्य देखील आपल्याला Vdpb शोधावे लागेल हे 25 Kb fu बाय गॅमा mb आता आपल्याला kb चे मूल्य शोधावे लागेल आता जेव्हा आपण शोधणार आहोत तेव्हा आपल्याला शोधावे लागेल याचा अर्थ असा आहे की आपल्याला काठावरील अंतराचे काही मूल्य गृहित धरले पाहिजे तर आपण 40 मिमी आणि असे गृहीत धरूया p हे 60 मिमी असे गृहीत धरूया तर Kb चे मूल्य आपण या Kb पासून 061 म्हणून शोधू शकतो तर Vdpb आपण शोधू शकतो की 25 गुणिले 061 गुणिले 20 गुणिले t म्हणजे 10 गुणिले 410 गुणिले 125 गुणिले 10 चा घातांक वजा3 3 तर हे 100 किलो न्यूटन होत आहे म्हणजे बोल्टची ताकद होईल 9053 कारण शिअरमुळे हे मूल्य येत आहे आणि बेअरिंगमुळे ते 100 येत आहे त्यामुळे बोल्टचे मूल्य 9053 होईल त्यामुळे बोल्टची संख्या आपण शोधू शकतो 150 भागिले 9053 म्हणजे 166 म्हणजे 2 बरोबर तर 2 संख्येचे बोल्ट आवश्यक आहेत तर येथे आपण पाहिले आहे की जर आपण स्लिपला क्रिटीकल मानले आणि जर आपण स्लिपचा विचार केला नाही तर आपण स्लिपला परवानगी देतो जर आपण स्लिपला परवानगी दिली नाही तर मूल्ये कशी बदलणार आहेत हाय स्ट्रेंथ चे घर्षण पकड बोल्ट हे बोल्टच्या बेअरिंग प्रकारासारखेच आहे जर आपण विचार केला तर घर्षण घटक म्हणजे स्लिप क्रिटिकल स्लिप रेझिस्टन्स नंतर आपल्याला त्यानुसार डिझाइन शिअर स्ट्रेंथ शोधावी लागेल गोष्टी बेरिंग प्रकारासारख्याच असतील मला आशा आहे की हे वर्कआउट उदाहरण होईल सामान्य काळ्या बोल्टची रचना पद्धत समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच हाय स्ट्रेंथ चा घर्षण ग्रिप बोल्ट खूप खूप धन्यवाद